स्मिथ ट्रिगरक्रमशः नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आता आपण फ्रिक्वेन्सी मीटर डिजिटल फ्रिक्वेन्सी मीटर चा अभ्यास करणार आहोत मूलतः हे स्क्वेअर किंवा रेक्टांगुलार वेव्हच्या चढत्या बाजू किंवा उतरत्या बाजूंची ठराविक वेळ मधली संख्या सांगतो आणि जर आपले इनपुट सिग्नल स्क्वेअर किंवा रेक्टांगुलार नसेल तर जसे की साईन वेव्ह किंवा ट्रायअंगुलर वेव्ह असेल तर त्याला आपल्याला स्क्वेअर वेव्ह मध्ये किंवा रेक्टांगुलार वेव्ह मध्ये रुपांतरीत करावे लागते मोजणी करण्याआधी आपल्याला साईन किंवा ट्रायअंगुलर वेव्ह ला रेक्टांगुलार वेब मध्ये रूपांतरित करावे लागते आणि यासाठी आपल्याला स्मिथ ट्रिगर ची गरज असते कारण इथे आपण कंपेरेटर चा उपयोग करू शकलो असतो परंतु जर सिग्नल नोईझी असेल तर कंपेरेटर काम करत नाही परंतु स्मिथ ट्रिगर अशावेळी काम करते हे आपण पाहिले आहे आपण पाहिले आहे स्मिथ ट्रिगर काय काम करते कसे काम करतेपरंतु आपण स्मिथ ट्रिगर च्या सर्किट बद्दल चर्चा केली नाही आणि स्मिथ ट्रिगर कसे बनले हे आपण बघितले नाही तर आज आपण ओपॅम्प चा उपयोग करून स्मिथ ट्रिगर कसे बनवायचे याचा अभ्यास करू तर यापूर्वी आपण दाखवून दिल्याप्रमाणे स्मिथ ट्रिगर हे चुकीच्या पद्धतीने जोडलेले अंपलिफायर इन्वर्तींग किंवा नॉन इन्वर्तींग अंपलिफायर आहे नॉन इन्वर्तींग किंवा इन्वर्तींग अंपलिफायर आहे आता आपण बघुया हे कसे काम करते तर मग आपण सुरुवात करू या नॉन इन्वर्तींग अंपलिफायर ने हे आहे नॉन इन्वर्तींग अंपलिफायर इथे आउटपुट व्होल्टेज चा एक भाग इन्वर्तींग टोकाला किंवा वजा टोकाला इनपुट म्हणून परत मागे फीडबॅक जोडलेला आहे आणि हे इथे दाखवून दिले आहे त्याला व्ही आय असे म्हणू तर इथे हे इनपुट दाखवले आहे आपण त्याला आर वन R1 आणि आर टू R2 असे म्हटले हे परत इनपुट होल्टेज दिलेले आहे V0 R1R1R2 हा विद्युत प्रवाह करंट आहे ह्या मार्गाने जाणारा आहे त्याचा R1 बरोबर गुणाकार केलेला आहे R1 हा या बाजू मधून फिरणारा रजिस्टन्स आहे आता हा आहे नॉन इन्वर्तींग अंपलिफायर आता मी तुम्हाला या सर्किट बद्दल एक छोटसं निरीक्षण सांगतो आपल्याला माहित आहे की ऑपम्प चे आउटपुट हे पॉझिटिव्ह सप्लाय कडे वाढत जाते जर हे इनपुट म्हणजे इथे हे VP आणि हे VN आहे हे व्होल्टेज VN पेक्षा जास्त असेल तर त्यांचे आउटपुट पॉझिटिव्ह सप्लाय कडे वाढत जाते इथे आपण ऑपम्प च्या स्टॅटिक कॅरेक्टस्टिक मध्ये पाहिले आहे की जर VP हा VN पेक्षा जास्त असेल तर आउटपुट व्होल्टेज Vo हे V सप्लाय कडे वाढत जाते तर काय होईल इथे जर तुम्ही समजा पॉझिटिव वोल्टेज दिले जे VN पेक्षा जास्त असेल त्या क्षणाला VN काहीही असो ते होल्टेज सप्लाय वोल्टेज कडे वाढत जाईल आणि मग वोल्टेज वाढत राहीलकारण येथील व्होल्टेज हे दुसरे काही नसून एका स्थिर संख्येने गुणलेले आहे याचा अर्थ VN वाढणार आहे म्हणून VP आणि VN यांच्या मधील फरक कमी होत आहे हे अंतर अजुन कमी होत राहिले शून्य कडे जात राहिले तर ऑपम्प ला आऊटपुट वोल्टेज ला सप्लाय वोल्टेज कडे वाढवत राहण्याची गरज नाही यापुढेही हे सुरू ठेवते कोणत्याही क्षणाला जर VP हा VN पेक्षा जास्त असेल त्या वेळी Vo हा सप्लाय कडे वाढत राहतो येथील हे बाणाचा चिन्हाने मी ते दाखवत आहे मला असे म्हणायचे आहे की इथे Vo हा वाढत आहे आणि जर तो वाढत आहे तुम्ही पाहू शकता की ही VN ची संख्या जी Vo चा छोटा भाग आहे तर म्हणजे आउटपुट होल्टेज जो यांच्या एका छोट्या भागात इतका आहे तो वाढत आहे बरोबर आणि त्यामुळे हा VP आणि VN मधला फरक कमी होत आहे VP आणि VN मधला फरक कमी होत आहे आणि इतके होल्टेज वाढत आहे हे होल्टेज अशा पद्धतीने वाढते की ज्यामुळे VP आणि VN यांच्या मधील फरक अगदी शून्य होत जातो आणि त्यामुळे Vo आउटपुट वोल्टेज वाढत जातो अशा पद्धतीने की ज्यामुळे VP आणि VN यांच्या मधील फरक अगदीच कमी म्हणजे शून्य होता हे अगदी शून्य ह्याला VP आणि VN यांच्यामधील व्हर्च्युअल शॉर्टिंग असे म्हणतात हेच ते व्हर्च्युअल शॉर्टिंग आहे जे आपण या आधीही बघितलेले आहे तर ह्या सगळ्या कथेचा सारांश असा आहे की आपण कधीही VP ची किंमत VN पेक्षा जास्त केली तर ओपॅम्प आउटपुट वाढत राहील आणि हे तिथपर्यंत वाढेल जोपर्यंत ते VP इतके होत नाही आणि मग ओपॅम्प त्या किमतीला आनंदी राहील कारण VP आणि VN हे समान आहेत सारखे आणि आपण हे बघितले आहे स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक नुसार स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक च्या कल्पने नुसार जर हे अगदीच जवळ असतील VP आणि VN यांची वजाबाकी अगदी शून्य जवळ येत असेल तर हे आउटपुट वोल्टेज इथे V सप्लाय आणि वजा V सप्लाय च्या श्रेणीत मध्ये कुठेही असू शकते तर आता हे बघा VP आणि VN त्यांची वजाबाकी शून्याच्या जवळ आहे आउटपुट होल्टेज Vo अधिक वजा V सप्लाय यांच्यामध्ये आहे तर मी असेही लिहू शकतो वजा V सप्लाय आउटपुट होल्टेज पेक्षा कमी आहे इतक्या छोट्या भागासाठी इतर ठिकाणी V P आणि V N ची वजाबाकी थोडी जास्त आहे शून्या पेक्षा जास्त तर ही वजाबाकी शून्या पेक्षा पुरेशी जास्त असेल तर हे आपल्या ठरावाच्याच्या बाहेर आहे मग आउटपुट होल्टेज हे अधिक किंवा वजा सप्लाय वर अवलंबून राहील जो जास्त असेल त्याच्या इतके तर इथे आपण काय बघितले की मी परत हे सांगत आहे की जेव्हा VP हा VN पेक्षा जास्त असतो आउटपुट वाढत राहते तोपर्यंत ते ह्या पोटेनशीय इतके होत नाही जेव्हा हे दोन्ही अगदी सारखे होतात तेव्हा ती किंमत ओपॅम्प च्या आउटपुट व्होल्टेज Vo मध्ये मिळवायची आणि ओपॅम्प परत आनंदी ठीक तर ह्या मध्ये काय आहे जर VP हा VN पेक्षा जास्त असेल तर ओपॅम्प चे आउटपुट व्होल्टेज Vo वाढत राहील VP आणि VN या समान होतील ह्याप्रमाणे अगदी सारख आपण हे सर्किट पुन्हा बघा जर हे पोटेनशीय VN पेक्षा कमी असेल हे पोटेनशीय Vn पेक्षा कमी असेल हेच वाक्य आपण इथे वेगळ्या शाईने लिहू की कोणत्याही क्षणी VN कमी झाले की लगेच आउटपुट कमी व्हायला सुरुवात होईलठीक तरमी हे वेगळ्या रंगाने दाखवतो आणि म्हणून ही किंमत पण कमी होईल आणि अशाप्रकारे काय होईल तर पुन्हा एकदा VP आणि VN यातला फरक कमी होईल कारण जर हे VN पेक्षा कमी आहे मग आउटपुट कमी होईलVN कमी होईल आणि अशाप्रकारे VN हे VP च्या जवळ जाईल ठीक आहे तर इथे मी लाल रंगाने लिहिले जर VN नाही VN VP जर VN पेक्षा कमी असेल तर ओपॅम्प चे आउटपुट व्होल्टेज Vo कमी होईल अशाप्रकारे ते काम करते ठीक असा तो समतोल साधला जातो तुम्ही प्रयत्न करू शकता ओपॅम्प च्या व्होल्टेज ला वाढविण्यासाठी तुम्ही अजून वाढवून त्या दोन्ही ना समान करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही हे व्होल्टेज कमी करण्याचा प्रयत्न केला तर ओपॅम्प सुद्धा त्याचे व्होल्टेज कमी करेल त्यामुळे VP आणि VN समान होतील अश्या पद्धतीने ह्या नॉन इन्व्हर्टिनग अम्प्लिफायर ला समजून घेता येईल तर आता आपण बघू हे घडते आहेजर आपण हे अधिक आणि वजा टोक बद्दललेमग ह्याला अधिक ला जोडण्याऐवजी जर वजा ला जोडले आणू इथे मी अधिक जोडले मग मी ह्याला VN असे म्हणतो आणि हे VP मग सर्किट फार वेळ नॉन इन्व्हर्टिनग अम्प्लिफायर राहणार नाही ठीक आपण ह्याल स्मिथ ट्रिगर म्हणू ठीक तर हे कसे काम करेल तरआता तुमच्या हे लक्षात आलं असेल की कोणत्याही क्षणी जर VN हा VP पेक्षा मोठा V N V P असेल तर हे कोणाच्याही वेळी VN जर VP पेक्षा मोठा असला तर हे पोटेन्शिअल वाढत जाईल त्यामुळे आउटपुट कमी होईल वजा Vसप्लाय कडे तेव्हा आउटपुट होल्टेज कमी होईल ठीक आहे आता हे पोटेन्शियल कमी होत आहे त्यामुळे काय होईल इथे येणाऱ्या पोटेन्शियल चे काय होईल तर हा VN नसून VP आहे हा आउटपुट पोटेन्शियल चा एक छोटा भाग आहे पोटेन्शिअल डीवाईडर च्या नियमानुसार तर VP आहे Vo गुणिले R1 भागिले R 1 अधिक R2 V0 R1R1R2 तो पण कमी होईल कारण इथे आउटपुट होल्टेज Vo कमी होत आहे बरोबर तर आपण अशा समजुतीने सुरुवात केली की VN हा मोठा आहे तर ही किंमत जास्त असेल आणि VP कमी असेल तर आणि जर VN हा मोठा असेल VP कमी होईल आणि त्यामुळे VN आणि VP यांच्यातील अंतरही वाढेल मग VN आणि VP यांच्यातील फरक जास्त होईल त्यामुळे असे होईल की हा VP पेक्षा अधिकाधिक मोठा होईल कारण VP आता कमी होत आहे त्यामुळे VN हा VP च्या तुलनेने जास्तीत जास्त मोठा होत आहे कारण VP हा कमी होत आहे बरोबर तर हे अंतर वाढत जाईल आणि हे अंतर वाढले तर आउटपुट अजून कमी होईल जसजसा Vo कमी होत जाईल अशा पद्धतीने हे घडत राहील जर मी या पासून सुरुवात केली तर हा थोडा मोठा आहे VP पेक्षा थोडा मोठा परंतु त्यांच्या एकत्र परिणाम आणि चैन रिएक्शन मुळे आपण असे ही म्हणू शकतो मुळे आणि यांच्यातील अंतर जास्त होईल अजून जास्त होईल आणि VN च्या तुलनेत अजून जास्त होईल वेळेनुसार वाढत आहे आणि VO हा वजा सप्लाय होल्टेज कडे कमी होत आहे हे कुठपर्यंत घडेल जोपर्यंत V सप्लाय त्याला पकडत नाही तर हे त्याच्या वजा सप्लाय पर्यंत जाईल याचा अर्थ हा तिथे थांबेल स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक वरून तुम्ही पाहिले आहे की आउटपुट हे V सप्लाय पेक्षा खाली जाऊ शकत नाही तर म्हणून हे फक्त व VN पर्यंतच असेल त्याचप्रमाणे मी अशा समजुतीतून सुरुवात करतो की हा थोडासा कमी आहे ठीक तर मी लिहितो कि ह्या वेगळ्या साईने जर अभियान हा डीपी पेक्षा थोडासा कमी असेल तर आउटपुट होल्टेज वाढेल आणि जर आउटपुट हे वाढणार असेल तर हेही वाढेल याचा परिणाम असा होईल की त्यांच्यातील अंतर वाढत जाईल हे पुढेही वाढत राहील आणि हे सारखेच राहील ठीक आहे तर इथे मी लिहायला पाहिजे की हे अधिकाधिक कमी होईल बरोबर आणि ह्या प्रकारांमध्ये आउटपुट होल्टेज हे त्याच्या अधिक Vसप्लाई पर्यंत पोहोचेल याला सॅच्युरेशन असे म्हणू या तर जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा हे लाल अक्षरात लिहिलेले सगळे वाचून घ्या आणि त्याच बरोबर हे निळ्या शाईने लिहिलेले ही वाचा तर हे सर्किट आहे आपण बघितले आहे की आउटपुट हे एक तर पॉझिटिव्ह असेल पॉझिटिव्ह सॅच्युरेशन किंवा निगेटिव्ह सॅच्युरेशन किंवा नसेल तर अधिक V सप्लाय किंवा V सप्लाय दोनच स्थिर किमती असतील आता आपण पाहूया आपण हे पुढे सुरू ठेवूया या सर्किट बरोबर तर आता आपण काही अजून उदाहरणे पाहूया तर आपण एक उदाहरण घेऊसमजा R1 हा R2 समान R1R2 असेल बरोबर मग येथील VP हे VO च्या अर्धे असेल बरोबर आणि समजा V सप्लाय हा अधिक वजा 15 होल्ट अधिक 15 होल्ट आणि V सप्लाय हा 15 होल्ट बरोबर हे दोन्ही अधिक वजा 15 होल्ट असेल आता जर मी लिहिले की इनपुट वोल्टेज हे दहा होल्ट इतके आहे मग आऊटपुट काय असेल तर इनपुट आहे दहा वोल्ट आउटपुट ची किंमत काय असेल तर तुम्हाला माहित आहे आउटपुट हे एक तर V सप्लाय किंवा V सप्लाय असते ह्याच त्या 2 स्थिर किमती आहेत ज्यातील एक आउटपुट असू शकते वेगवेगळ्या तर्काचा विचार करून आपण हे ठरवू या आपण शक्यता बघू की V सप्लाय हा अधिक पंधरा होल्ट इतका असेल का कारण हा एक तर अधिक पंधरा किंवा वजा 15 असेल आपण बघू हा अधिक 15 बरोबर आहे कि नाही तर प्रश्न तपासून पहा तर जर आउटपुट होल्टेज अधिक पंधरा असेल तर VP त्याच्या अर्धा असेल ठीक त्यानंतर आउटपुट वोल्टेज VO 15 असेल तर V P असेल 7 5 होल्ट ठीक हे आहे 7 5 होल्ट ठीक आता हे VI पेक्षा खूप कमी आहेVi 10 होल्ट आहे तर VN हा VI इतका आहे आणि तो VP पेक्षा मोठा आहे VN V I V P तर आउटपुट हे नेगेटिव्ह असायला पाहिजे आउटपुट पॉझिटिव्ह असणार नाही जर VN हा VP पेक्षा मोठा V N V P असेल तर आउटपुट पॉझिटिव्ह असणार नाही याचे उत्तर आहे की नाही हे शक्य नाही ठीक आता आपण तपासून पाहू आउटपुट हे 15 होल्ट आहे हो हे शक्य आहे आपण तपासून पाहू तर जर आउटपुट वोल्टेज VO 15 होल्ट V o 15 होल्ट असेल आणि पॉझिटिव वोल्टेज VP वजा 7 5 होल्ट असेल V P 7 5 होल्ट तर VN आहे दहा होल्ट ठीक VN हे 10 होल्ट आहे जे VP पेक्षा जास्त आहे ठीक आणि जर VN हे VP पेक्षा जास्त V N V P असेल तर Vo हा निगेटिव असायला पाहिजे ठीक तर Vo हा निगेटिव असायला पाहिजे बरोबर हो आहे तर हे उत्तर शक्य आहे हो तर हे शक्य आहे तर हेच त्याचे उत्तर आहे परंतु हे शक्य नाही कारण या परिस्थितीमध्ये जेव्हा VN हा VP इतका होईल म्हणजे आऊटपुट पॉझिटिव्ह असेल परंतु माफ करा आउटपुट निगेटिव्ह असेल परंतु आउटपुट पॉझिटिव आहे तर हे शक्य नाही हे उत्तर आहे आता आपण दुसऱ्या उदाहरणाचा विचार करू जर इनपुट वोल्टेज जे VN इतके आहे V N 5 volt ठीक आता आपण विचारू आउटपुट वोल्टेज हे पंधरा होल्ट V o 15 होल्ट असणे शक्य आहे का आपण तपासून पाहू तर आउटपुट होल्टेज 15 होल्ट आहे पॉझिटिव्ह वोल्टेज VP हे 7 5 आहे इथे पेक्षा मोठा आहे VP V Nकारण VN हा पाच होल्ट आहे तर आउटपुट हे पॉझिटिव्ह असायला पाहिजे जे शक्य आहे हो तर आउटपुट हे अधिक 15 होल्ट असू शकते तर हे शक्य आहे हे बरोबर आहे आता आपण तपासून पाहून हे शक्य आहे का की आउटपुट वोल्टेज हे 15 होल्ट असेल हे शक्य आहे आपण तपासून पाहून जर आउटपुट वोल्टेज 15 असेल तेव्हा VP हा वजा 7 5 असेल तेव्हा VP हा VN पेक्षा कमी असेल कारण हे पाच होल्ट आहे आणि हे आहे वजा तर हे कमी आहे

तर हे आपले स्मिथ ट्रिगर आहे आपण एक प्रश्न विचारू तर प्रश्न असा आहे की जर कोणत्याही क्षणाला आउटपुट होल्टेज अधिक व सप्लाय असेल आणि आऊटपुट वोल्टेज अधिक किंवा V सप्लाय असेल तर आपण असे समजूया की आउटपुट वोल्टेज अधिक व सप्लाय आहे कोणत्याही क्षणी आणि इनपुट बदलत आहोत आपण इनपुट बदलू शकतो तर आपण इनपुट वोल्टेज बदलत आहोत आपल्याला आउटपुट वोल्टेज V सप्लाय पाहिजे तर प्रश्न असा येतो कि इनपुट ची किंमत काय असेल आउटपुट वोल्टेज V सप्लाय बनवण्यासाठी आणि हाच इथे प्रश्न आहे तर आता उत्तर काय आहे आधी आपण हे बघितला आहे की जर आपल्याला आऊटपुट वोल्टेज Vo नेगेटिव हवा असेल तर हा निगेटिव्ह असू शकतो हा नेगेटिव्ह तेव्हाच असेल जेव्हा ती किंमत याच्यापेक्षा जास्त असेल बरोबर याचा अर्थ मला इनपुट वोल्टेज Vi वाढवावा लागेल तर आता मी लिहितो आउटपुट होल्टेज हे जास्त तेव्हाच होईल जेव्हा VN हा Vi इतका असेल आणि Vi हा VP पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ निगेटिव्ह बनवण्यासाठी आपल्याला VN किंवा Vi वाढवावा लागेल VN किंवा Vi वाढवावा लागेल ठीक आता VN किंवा Vi ची कमीत कमी संख्या किती असेल जिच्यामुळे आपल्याला ही शास्वती आहे की आउटपुट नेगेटिव्ह होईल तर आता हे किती वाढवावे लागेलउत्तर पुढील प्रमाणे तर तुम्ही बघू शकता आउटपुट वोल्टेज Vo हे अधिक V सप्लाय इतकी आहे आणि ह्या क्षणाला Vसप्लाय च्या किमती ला एका ठराविक किमतीने गुणलेले आहे तर हा आहे VP मी लिहू शकतो V P V0 R1R1R2 आता Vo हा सप्लाय च्या बरोबर आहे हे आपल्याला माहीत आहे तर आपण लिहू शकतो V सप्लाय बरोबर तर हे आहे VP आणि आपल्याला VP पेक्षा जास्त करायचे आहे तर हा मोठा असला पाहिजे किंवा थोडा तरी जास्त असला पाहिजे VP पेक्षा किंवा हा त्याच्या सारखा किंवा थोडासा मोठा असायला पाहिजे Vsupply R1R1R2 ही VP ची किंमत आहे ठीक आहे तर V N Vsupply R1R1R2 ठीक आहे आपल्याला हेच करायचे आहे आपल्याला VN वाढवायचे आहे जे Vi च्या बरोबरीचे आहे आणि या किमतीपेक्षा जास्त आहे आपण जर हे वाढवत राहिलो तर आउटपुट निगेटिव्ह होईल तर उदाहरणादाखल मी हे घेतले आहे अधिक 15 आणि R1 R2 हे सारखेच आहेत तर हे होईल 15 होल्ट चा 2 ने भागाकार जेव्हा V सप्लाय 15 होल्ट आणि R1 आणि R2 सारखे असतील उदाहरणादाखल ठीक आहे तर ही अट आहे ही सीमारेषा आहे जिथे आउटपुट बदलणार आहे मला इनपुटला या किमतीने वाढवायचे आहे ठीक आहे आता याप्रमाणे आपण विचारणार आहोत तोच प्रश्न कोणत्याही वेळेला आउटपुट जरा निगेटिव्ह असेल तर आपण त्याला पॉझिटिव्ह कसे करायचे मी विचारतो अगदी विरुद्ध प्रश्न पुढील पान परंतु बघा ठीक आहे तर आता मी अगदी विरुद्ध प्रश्न विचारतो समजा कोणत्याही क्षणाला आउटपुट होल्टेज Vo असेल आणि आपल्याला इनपुट बदलायचे असेल तर इनपुट च्या कोणत्या किमती ला आउटपुट व्होल्टेज पॉझिटिव्ह होईल तर उत्तर अगदी सारखेच आहे आउटपुट पोसिटीव्ह वोल्टेज होईल जर हा VP पेक्षा कमी असेल तर Vo ला पॉझिटिव्ह करण्यासाठी आपल्याला VN किंवा Vi कमी करावे लागेल आता किती कमी करायचे तुम्ही फक्त बघा पुन्हा एकदा हे V सप्लाई इतके आहे तर हा आहे V काय तर तुम्हाला VN कमी करायचे आहे VP पेक्षा याचा अर्थ ह्या किमतीपेक्षा कमी किंमत आणि हे आहे 15 त्यानंतर हे अशा पद्धतीने आता काय होईल आपण पुढच्या पानावर बघूया आणि आता आपण पाहू इनपुट आणि आऊटपुट कसे बदलते ठीक आहे तर जर आउटपुट हे इतके असेल तेव्हा हा कमी असेल जर Vi कमी होत असेल तर लिहा वजा Vo गुणिले R1 भागिले R1 अधिक R2 V0 R1R1R2 मी बरोबर आहे का जर हे कमी केले आले तर Vo हा अधिक सप्लाय होईल याप्रमाणे Vo हा अधिक V सप्लाय आणि Vi हे वाढवत गेलो तर अधिक Vo गुणिले R1 भागिले R1 अधिक R2 अर्थात V0 R1R1R2 तर निगेटिव्ह होईल ठीक आहे तर समज मी इथे काही टायमिंग दाखवतो ह्याप्रमाणे हे आहे वेळेचा आउटपुट व्होल्टेज विरुद्ध चा आलेख आणि हा आहे वेळेचा इनपुट व्होल्टेज विरुद्ध चा आलेख आता Vi आपण असे समजू की सुरुवातीला Vo अधिक V सप्लाय आहे हे अधिक V सप्लाय आहे आणि हा बिंदू वजा V सप्लाय आहे आणिआपण म्हणून हा बिंदू Vi रेषेवर ह्याबरोबर आहे ठीक तर मी तुम्हाला फक्त एक नाव देतो कारण मी इथे ह्या छोट्या जागेत मोठं समीकरण लिहू शकत नाही तर मी इथे एक नाव देतो LTP ह्याला आपण LTP आणि ह्याला UTP लोअर ट्रिगर पॉइंट आणि अप्पर ट्रिगर पॉईंट ठीक आहे तरइथे मी लिहिले UTP आणि इथे लिहिले LTP LTP ची किंमत UTP च्या किमती बरोबर आहे आता तुम्ही बघा की आउटपुट जर पोसिटीव्ह असेल आणि जर तुम्ही इनपुट व्होल्टेज Vi ला UTP पेक्षा जास्त केले समजा तुम्ही Vi सुरुवातीच्या काही किमती पेक्षा वाढवले ती सुरुवातीची किंमत आपल्याला माहीत नाही तर इथे जर तुम्ही हे वाढवलेवाढवले आणि ह्या बिंदूला छेदले तर आउटपुट निगेटिव्ह होईल तरह्या बिंदूजवळ आउटपुट निगेटिव्ह होईल आणि त्यांनतर तो निगेटिव्ह राहील तिथपर्यंत जोपर्यंत तुम्ही इनपुट LTP पेक्षा जास्त ठेवाल परंतु जर तुम्ही इनपुट ह्या किमतीपेक्षा कमी केले म्हणजे इथे दाखवल्याप्रमाणे ह्या किमतीपेक्षा इथे आउटपुट परत पोसिटीव्ह होईल तर अशाप्रकारे हे काम करेल हे अगदीच स्मिथ ट्रिगर सारखे आहे बरोबर हा स्मिथ ट्रिगर चा अप्पर ट्रिगर पॉईंट आणि हा लोअर ट्रिगर पॉइंट आहे फक्त निरीक्षण असे आहे की तुम्ही म्हणूं शकता हा इन्व्हरटेड स्मिथ ट्रिगर आहेकारण तुम्ही बघा जेव्हा इनपुट वाढत जाते तेव्हा आउटपुट कमी होते आणि इथे जेव्हा इनपुट कमी होते तेव्हा आउटपुट वाढते तर हे आहे इन्व्हरटेड किंवा इन्व्हरटेड प्रकारचे स्मिथ ट्रिगर आउटपुट कमी होते जेव्हा इनपुट वाढते तरह्याला म्हणू इन्व्हर्टिनग प्रकारचे स्मिथ ट्रिगर आणि एक छोटा समज असा आहे कि आपल्याला नॉन इन्व्हर्टिनग अम्प्लिफायर चे अधिक वजा चिन्ह बदलून सुरुवात केली आहे तर तुम्ही नॉन इन्व्हर्टिनग अम्प्लिफायर ने सुरुवात केली आणि अधिक वजा चिन्ह बदलले तर हे इन्व्हर्टिनग अम्प्लिफायर इन्व्हर्टिनग स्मिथ ट्रिगर होईल हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा आणि स्मिथ ट्रिगर प्रमाणे अजून एक गोष्ट लक्षात ठेवास्मिथ ट्रिगर प्रमाणे हे उलट आहे परंतु अजूनही तिथे अप्पर ट्रिगर पॉईंट आणि लोअर ट्रिगर पॉईंट आणि हिस्टोरेसिस बँड किंवा हेस्टरेसिस गॅप आले तर काय करायचे हे स्मिथ ट्रिगर सारखच आहे परंतु इन्व्हरटेड आहे ठीक आता आपण लवकर दुसऱ्या प्रकारचे स्मिथ ट्रिगर पाहू जे नॉन इन्व्हर्टिनग आहे तर आता नॉन इन्व्हर्टिनग स्मिथ ट्रिगर ठीक आणि सर्किट ला आपल्याला हवं तसं बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला इन्व्हर्टिनग अम्प्लिफायर पासून सुरुवात करावी लागेल आणि अधिक वजा चिन्हाला बदलावं लागेल तर इन्व्हर्टिनग अम्प्लिफायर ला सुरुवात करून अधिक वजा चिन्ह बदलायचं आणि निगेटिव्ह फीडबॅक negetive feedback द्यायचा हे आहे R2R1 आता ह्याला ग्राउंड ground करू हेच आहे इन्व्हर्टिनग अम्प्लिफायर ठीक आहे पुढे काम करण्याआधी मी तुम्हाला विंनती करतो की तुम्ही स्वतः स्थिरता आणि समतोल साधण्यासाठी सर्किट चे विश्लेषण करा मी तुम्हाला पटकन असे सांगतो की हा VN आहे आणि हाय VP तुम्ही जर Vi वाढवला तर VN सुद्धा वाढेल ठीक तरतुम्ही ह्याला काही प्रतीके किंवा चिन्हानी दाखवले जर Vi वाढवला तर अर्थातच VN वाढेल कारण VN हा एकप्रकारे Vi आणि Vo यांच्या सरासरी इतका आहेतर तुम्ही Vi वाढवला आउटपुट मग VN पण वाढेल आणि VN वाढला म्हणजे हे 0 असेलVN वाढवण्याचा प्रयत्न केला तर आउटपुट कमी व्हायला लागेल बरोबर कारण निगेटिव्ह इनपुट वाढत आहे त्यामुळे आउटपुट कमी होत आहे आताजर आउटपुट कमी होत राहील तर VN खाली जाईल बरोबर तुम्ही Vi वाढवत आहात आणि ऑपपंचे आउटपुट व्होल्टेज कमी होत आहे आणि तुम्ही ओपॅम्प चे व्होल्टेज VN वाढवण्याचा प्रयत्न करत आहात परंतु ओपॅम्प VN ला कमी करण्याचा प्रयत्न कराल तर ओपॅम्प त्याचे आउटपुट इतके वाढवत राहील जोपर्यंत VN पुन्हा त्याच्या आधीच्या VP च्या किमती पर्यंत येणार नाही जे 0 व्होल्ट आहेठीक तर मी इथे फार तपशीलवार सगळ्याच गोष्टी लिहीत नाही आपण हे आधीच केले आहे तरीही जर तुम्हाला माझ्या मदतीची गरज असली तर मला तसे करायला आनंद होईल तर याच अस्थिरतेचे विश्लेषण तुम्ही करा गृहपाठ म्हणून तर आता आपण सुरुवात करू या इन्वर्तींग अंपलिफायर आणि आपण आता येथे अधिक वजा चिन्हांना बदलू तर मी ह्या अधिकच वेगळ्या रंगाने दाखवते आहे आणि हे मजा आहे ठीक तर आता ह्याला मी VN आणि याला VP असे म्हणते बरोबर तर हा स्मिथ ट्रिगर बनेल स्मिथ ट्रिगर ठीक आहे आता मी तुम्हाला विनंती करत आहे की तुम्ही ह्या सर्किट जे स्वतः विश्लेषण करावे किंवा यातील समतोल कसा आहे त्याचे विश्लेषण करावे छान आपण हे केले आहे आधीच्या सर्किट साठी तर आता मी ते परत इत्यंभुत लिहत नाही मी फक्त थोडक्यात माहिती देतो ह्यावेळी बघा जर जर कोणत्याही क्षणी हा पेक्षा जास्त होत असेल तर काय घडते तर आउटपुट वाढते जर जास्त असेल तर आउटपुट वाढत जाते त्यामुळे VP वाढत जातो कारण VP हा आउटपुट होल्टेज VOवर अवलंबून आहे Vp Vi R2Vo R1R1R2 तर जर माझ्याकडे जास्तीचा VP असेल आणि त्यामुळे आउटपुट वाढत जाते ठीक जर आउटपुट वाढत असेल तर VP अजूनच वाढतो आणि VP वाढले की नाही अजून वाढते आणि त्याच मुळे साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ही एक चैन रिएक्शन आहे आणि चैन रिएक्शन मुळे आउटपुट वाढत राहते ते पॉझिटिव सप्लाय कडे वाढत राहते ठीक अधिक Vसप्लाय कडे त्याचप्रमाणे जर VP कमी असेल VN पेक्षा तर कोणत्याही क्षणी आउटपुट कमी व्हायला लागेल त्यामुळे VP सुद्धा चैन रिएक्शन कमी होईल आणि ह्यामुळे आउटपुट V सप्लाय कडे जाईल ठीक आहे तर गृहपाठ तुम्ही स्वतःला समजावून सांगा व्यवस्थित रित्या की चेन रिएक्शन मुळे होल्टेज अधिक V सप्लाय किंवा वजा V सप्लाय कडे जाते आणि ह्यामुळे आउटपुट च्या दोन स्थिर किमती मिळतात आउटपुट फक्त याच दोन किमती घेऊ शकतो आता मी तुम्हाला विनंती करेल की एक छोटा खेळ तुम्ही खेळायचा आहे दाखवल्याप्रमाणे तुम्ही आता वेगवेगळ्या किमती घ्या आणि साठी एक टेबल बनवा याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि ते इनपुट वोल्टेज असेल 0 होल्ट 5 होल्ट 5 होल्ट 10 होल्ट व 10होल्ट इत्यादी आणि विचारा आउटपुट होल्टेज 15 होल्ट शक्य आहे का आपल्याला उत्तर मिळेल की काही ठिकाणी हे शक्य आहे काही ठिकाणी फक्त एकच आउटपुट मिळेल आणि काही ठिकाणी दोन आउटपुट मिळतील हा एक मजेशीर खेळ आहे आपण या आधीच्या सर्किट साठी जे केले ते इथेही करून पहा आता आपण पुन्हा एक प्रश्न विचारू समजा प्रश्न असा आहे की काही वेळेसाठी Vo हे निगेटिव आहे काही वेळे साठी Vi ला आपण बदलू शकतो तर प्रश्न असा आहे इनपुट बदलून आपण आऊटपुटला पॉझिटिव्ह कसे करायचेठीक आहे आपण हे कसे करू शकतो इनपुट होल्टेज बदलून V o V सप्लाय कसे येईल हा प्रश्नच आहे तर आता आपण उत्तर बघू तर आधी प्रश्न असा आहे की आपल्याला इनपुट वाढवायचे आहे की कमी करायचे आहे उत्तर असे आहे उत्तर असे आहे की आपल्याला आऊट फुटला पॉझिटिव्ह करायचे आहे इथे आउटपुट तेव्हाच पॉझिटिव्ह असेल जेव्हा V P V N असेल आता आपल्याला VPवाढवायचे आहे आणि VP वाढवून आपल्याला सुद्धा वाढवायचे आहे म्हणून Vo ला जास्त करण्यासाठी आपल्यालाVP हा VN पेक्षा मोठा करावा लागतो तर आता आपल्याला VP वाढवायचा आहे बरोबर आणि तो कसा वाढवायचा VP वाढवण्यासाठी वाढवायचे आहे कारण VP म्हणजेच Vi R2Vo R1R1R2 ठीक आहे तर आपल्याला इनपुट वोल्टेज वाढवायचे आहे कारण इनपुट होल्टेज वाढली तर सुद्धा वाढेल परंतु हे कसे करायचे त्यासाठी VP हा थोडातरी VN पेक्षा मोठा असायला पाहिजे जो VN शून्य आहे ठीक आहे आता हे आहे VP आता आपण लिहू Vi R2Vo R1R1R2 जास्त असली पाहिजे शून्य पेक्षा आणि ह्या पासून आपण दूर जात आहोत तर आपण असे लिहू शकतो की Vi R2 VoR10 यालाच आपण लिहू शकतो Vi Vo R1R2 आता या परिस्थितीमध्ये असे लिहिता येईल की Vo ची आता ची किंमत आहे जी V सप्लाय किमती इतकी आहे तर हे वजा होईल वजा वजा अधिक अधिक V सप्लाय R1 भागिले R2 ठीक आहे तर ही अशी स्थिती आहे Vi ची किंमत त्या सीमा मूल्यापेक्षा जास्त असायला पाहिजे जर मी सप्लाय होल्टेज पेक्षा जास्त V i V supply R1 R 2 केले तर होईल तर हीच अट आहे तुम्ही एखादा उदाहरण घेऊ शकता ह्या प्रमाणे हे आहे पंधरा होल्ट आणि समजा रजिस्टर R2 हा R1 च्या दुप्पट असेल तर आपल्याला इनपुट वोल्टेज हे 7 5 पेक्षा जास्त घ्यावे लागेल ठीक आहे तर V i 7 5 जर R 2 2 R 1 आणि सप्लाय होल्टेज 15Vअसेल ठीक आहे तर हे एक उदाहरण आहे याचबरोबर तुम्ही विचारू शकता Vo आउटपुट होल्टेज निगेटिव्ह माफ करा पॉझिटिव्ह असेल तर त्याला निगेटिव्ह करण्यासाठी आपण काय करावे जर हे पॉझिटिव्ह असेल त्याला निगेटिव्ह कसे करायचे तर तुम्ही बघितले आहे की ही निगेटिव करायचे पेक्षा कमी करायचे ही शक्य आहे त्यासाठी इनपुट वोल्टेज चला एका ठराविक किमती पर्यंत कमी करावा लागेल तर याचे उत्तर आहे आपल्याला कमी करायचे आहे कमी करायचे आहे इनपुट वोल्टेज आता ते कसे त्यासाठी आपल्याला VP ला शून्य इतके माफ करा पेक्षा कमी करावा लागेल तर आपल्याला VP ला शून्य पेक्षा कमी करायचे आहे VP म्हणजेच Vi R2Vo R1R1R2 0यावरून आपण असे लिहू शकतो की Vi Vi R2Vo R1R1R2हे सारखेच आहे आता आपण त्यांना सध्याच्या अवस्थेत जागेवर टाकू तर आपल्याला याला कमी करायचे आहे V सप्लाय R1 R2 ठीक तर सीमारेषा आहे सप्लाय होल्टेज पेक्षा R1 भागिले R2 ने कमी असले पाहिजे जर कमी त्याला कमी माफ करा वजा करू शकले तर तिथे वजा उलटे जमेल आणि जर तुम्ही त्याला कमी केले तर त्यानंतर आउटपुट नक्कीच बदलेल ठीक आहे तर अगदी पटकन मी तुम्हाला सांगतो की हा लॉवर ट्रिगर पॉईंट LTP V सप्लाय R1 R2आहे आणि याला आपण अप्पर ट्रिगर पॉईंट कसे म्हणू तर आता तुम्ही वेळेचे विश्लेषण करू या आपण वेळेचा इनपुट वोल्टेज चा विरुद्ध आलेख आणि त्याच बरोबर वेळेचा आउटपुट होल्टेज विरुद्ध आलेख काढू हे आहे अधिकV सप्लाय किंवा वजा V सप्लाय आणि इनपुट हे इनपुट वोल्टेजच्या अक्ष वर दाखवायचे आहे या दोन्ही किमती LTP आणि UTP हा आहे तर ह्या दोन्ही बिंदूंना दाखवा आपण अशा समजुती पासून सुरुवात केली आहे की आधी आउटपुट पॉझिटिव आहे आणि इनपुट बदलत आहे तर इनपुट बदलत आहे आपल्याला बघायचा आहे की कोणत्या इनपुट ला निगेटिव्ह असेल आणि त्यासाठी तिथे निगेटिव आहे तुम्हाला इनपुट ला लॉवर ट्रिगर पॉईंट पेक्षा कमी करायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता लोअर ट्रिगर पॉईंट पेक्षा कमी होत आहे आणि ह्या बिंदूजवळ आउटपुट V सप्लाय होत आहे आणि समजा हे आहे इनपुट हे परत बदलत आहे ते पुन्हा पॉझिटिव्ह कधी होईल ज्या वेळी इनपुट अप्पर ट्रिगर पॉईंट च्या वर जाईल तर समजा इथे आउटपुट पॉझिटिव्ह होतं आहे तर हे कसे काम करेल तुम्ही बघा साध्या स्मित ट्रिगर सारखेच जेव्हा इनपुट कमी होईल आउटपुट कमी होईल आणि जर इनपुट वाढले तर आउटपुट वाढेल तर हे इन्वर्तींग स्मिथ ट्रिगर नाही हे साधे स्मिथ ट्रिगर आहे नोन इन्वर्तींग स्मिथ ट्रिगर आहे तर हे आहे नोन इन्वर्तींग स्मित ट्रिगर म्हणून तुम्ही पाहू शकता आउटपुट वाढत आहे जेव्हा इनपुट वाढते आणि जेव्हा आउटपुट कमी होईल इनपुटही कमी होईल जर इनपुट कमी होते आहे तर इथे आऊटपूट ही कमी होणार आहे तर हे आहे नोन इन्वर्तींग स्मिथ ट्रिगर जरी आपण याला इन्वर्तींग स्मिथ ट्रिगर पासून सुरुवात केली असेल तरीही तर तुम्ही जर इन्वर्तींग अंपलिफायर आणि ने सुरुवात केली आणि अधिक वजा चिन्हांची अदलाबदल केली तर हे नोन इन्वर्तींग स्मीथ ट्रिगर होईल